नमस्कार विद्यार्थ्यांनो तिसऱ्या आठवड्याच्या या चौथ्या पाठांमध्ये आपणा सर्वांचे स्वागत या मध्ये बोटांच्या वेगवेगळ्या हालचालींचे महत्व आपण समजून घेणार आहोत आम्ही हाताच्या वेगवेगळ्या अवस्था आणि इतकेच नाही तर बोटांच्या अंगठ्याच्या आणि तळव्यांच्या स्वतंत्र हालचालीने आणि हावभावाने आपण विशिष्ट भावना आणि मनस्थितीचे संकेत संवादामध्ये करू शकतो हे पाहिलेच आहे जो नवारो यांनी आपल्या अतिशय लोकप्रिय पुस्तक "व्हॉट एव्हरीबडी इस सेइंग" असे म्हटले आहे की लाखो वर्षापासून भाषेचे ज्ञान असून सुद्धा मानवी मेंदू आजही आपल्या भावना विचार समजून घेण्यासाठी हातांनी केलेले हावभाव याला अधिक महत्त्व देते आणि त्याच्या असे लक्षात आले की हातांच्या आणि बोटांच्या हालचालीचे हे महत्त्व वेगवेगळेआहे अंगठा सामान्यपणे श्रेष्ठत्व दर्शवितो अंगठ्याचे असेच काही जगप्रसिद्ध हावभावआहे उदाहरणार्थ अंगठा वरती करून दाखविणे तरीसुद्धा भिन्न भिन्न संस्कृती याचा भिन्न अर्थ लावला जातो अंगठा साधारणपणे आपले वर्चस्व दृढ निश्चिती आक्रमकता आणि आणि अपमान जनक वृत्ती या सर्व प्रकारच्या भावना दर्शविते अंगठा आहे दुय्यम प्रकारचे आणि आणि नेहमीच क्लस्टरचा एक भाग म्हणून वापरले जाते ते कधीही स्वतंत्र वापरले जात नाहीत बऱ्याच संस्कृतीत अंगठ्या चा अर्थ काम पूर्ण झाले असा होतो परंतु परिस्थितीमध्ये किंवा नमुन्यामध्ये हावभाव केला जातो त्यानुसार वेगवेगळ्या संस्कृतीत त्याचे वेगवेगळे महत्व आणि अर्थ आहेत जपान मध्ये याचा अर्थ सारखाच होतो परंतु अंगठा वर करून दाखवताना आपल्या हाताची मुठ बांधून अंगठा दाखवावा लागतो बहुतेक देशांमध्ये मुठ संपूर्णपणे कधीच बांधलेली नसते जपानमध्ये हावभाव सर्वकाही चांगले आहे यासाठी वापरतात तेज हवा अरेबियन रेषांमध्ये अपमानजनक समजल्या जातात ऑस्ट्रेलिया आणि ग्रीस मध्ये विशेष जर ते अडचणीत असेल तर किंवा यालाच अपमान सुद्धा समजण्यात येते अंगठा मोजणी देखील करण्यासाठी वापरण्यात येतो परंतु हा नंबर एक नंबर वर आहे कि नंबर 5 वर यावरून सांस्कृतिक भिन्नता आहेत कधीकधी लहान मुले याला मोजणी शिकण्यासाठी वापरतात अंगठा सामान्यतः मुठी च्या हालचालीची निगडित असतो मुठतिलं अंगठा चिंता दर्शवितो जेव्हा अंगठा बोटाच्या आत मध्ये दाबला जातो तेव्हा चिंताजनक परिस्थितीतून सांत्वन मिळण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जातो विक्री संबंधित वाटाघाटी करताना आपल्या संवादांमध्ये अंगठा नेहमी मुठी च्या बाहेर राहील याची खबरदारी घ्यावी त्यामुळे आपला संवाद नेहमी मी सकारात्मक दिशेने होतो हात बंद पण दुसरीकडे मुठीतून बाहेर पडणारी बोट नेहमी इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय दर्शवितात विंस्टन चर्चिल यांचे छायाचित्र देखील अशाच कल्पनांचे प्रतिनिधित्व करते 19 सप्टेंबर 1946 रोजी विन्स्टन चर्चिल यांनी ज्यूरिकमध्ये आपले प्रसिद्ध भाषण केले होते आणि जेथे त्याने युरोप युनायटेड स्टेट तयार करण्याची मागणी केली होती आणि त्यांचा बंद हात आणि त्यातून बाहेर येणारी बोटे यावरून सकारात्मक निर्धार स्पष्ट होतो कोटच्या खिशातून अंगठा बाहेर काढणे हे आणखी एक सामान्य हावभाव आहे जे आपण नियमितपणे व्यावसायिक तसेच अर्ध व्यावसायिक मेळाव्यांमधून येतात सामान्यत ते लोक प्रदर्शित करतात ज्यांना असे वाटते की ते आज्ञा करण्याच्या स्थितीत आहेत तसेच ते काही प्रमाणात इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत कधीकधी आम्हाला असे आढळेल की लोक त्यांचे मागील खिशातून अंगठा बाहेर काढतात अंगठे असे वाटते जणू काही जण वर्चस्व राखणारी वृत्ती इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत कार्यालयात नेहमीच आपला बॉस अशाप्रकारे अंगठ्याचे हावभाव करताना दिसतो आणि कधीकधीदुसऱ्या व्यक्तीला बॉसचे अधिकार मिळाले असेल तेव्हा तोही बॉसच्या अनुपस्थितीत अशाप्रकारे वावरताना दिसतो पीस यांनी टिप्पणी दिली आहे की प्रिन्स चार्ल्सच्या नियमित हावभावपैकी हा देखील एक हावभाव आहे जे इंग्लिश त्याच्या उच्च स्थान तसेच गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची मनोवृत्ती दर्शवितो अनेकदा अशा प्रकारचा हावभाव आवारा किंवा छोट्या गुंडा मध्ये पाहायला मिळतो अशा लोकांमध्ये इतर लोकांसमोर आपले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मुद्दाम केलेली ही मुद्रा असते आणखी एक अंगठ्याची सामान्य मुद्रा म्हणजे हात दुमडलेले असतात आणि आणि अंगठा वरच्या दिशेला बाहेर निघालेले असतो याद्वारे दोन भिन्न अर्थ स्पष्ट होतात दुमडलेल्या हाताच्या मदतीने बचावात्मक आणि नकारात्मक भाव दर्शवितो तर बाहेर निघालेल्या अंगठ्या च्या साह्याने श्रेष्ठत्वाचा भाव स्पष्ट होतो याद्वारे आपण श्रेष्ठ आहोत पण त्याचवेळी बचावात्मक पवित्रा घेऊन आपल्यामध्ये आणि लोकांमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो एखादी व्यक्ती जेव्हा आसनावर बसलेली असते तेव्हा ती बसून बोलण्याच्या दरम्यान अंगठ्या शी खेळत असते आणि जेव्हा एखादी व्यक्ती उभी असते तेव्हा त्याचे लक्ष पायाकडे असते अंगठा जर बोटांच्या टोकावर घासला गेला तर सामान्यपणे आपल्याला दुसर्यांकडून पैशाची अपेक्षा आहे असे सिद्ध होते असे वाटते कोणीतरी अंगठाआणि बोटांमध्ये नाणे चोळत आहे अंगठ्याचा आणखी एक सामान्य हावभाव म्हणजे तंतोतंत पकड किंवा त्यातील भिन्नता यामध्ये हे जणू काही ही अंगठा आणि बोटाच्या टोकाच्या मध्ये काहीतरी नाजूक किंवा महत्वाचे आपण पकडले आहे असा भास होतो आपल्याकडे कदाचित पेन सुई अथवा रेशमाचा छोटासा तुकडा पकडल्यावर असा हावभाव होतो संवादांमध्ये जेव्हा हाताचा तळवा स्वतःकडे असतो तेव्हा तो अचूकता सुस्पष्टता आणि परिस्थितीची नाजूकपणा सुचित करतो ज्याबद्दल ही व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करीत असते सामान्यत आम्हाला आढळले की प्रेक्षक आणि श्रोते यांना हा हावभाव त्वरित समजतोआणि म्हणूनच आम्हाला आढळले आहे की आजच्या राजकीय नेत्यांमध्ये अशा प्रकारचे हावभाव आवडीचे झाले आहेत आणि म्हणूनच अशाप्रकारे एखाद्याने आपल्या हाताचा तळवा स्वतःकडे वळविला आणि हळूवारपणे गोलाकार बोटे हलविली तर त्याचा अर्थ ' ठीक आहे' असा होतो बोटांनी संबंधित कोमलता धमकी देणे टाळते आणि म्हणूनच हा हावभाव विचारशील ध्येयभिमुख तंतोतंत आणि अचूक म्हणून ओळखला जातो या पकडी मध्ये छोटेसे बदल करून परिस्थितील माधुर्य आणि युक्तिवादाचा चे महत्व आपल्याला स्पष्ट करायचे आहे ते आपण सहज करू शकतो त्याच वेळी आम्ही मऊ बोटांनी हे करत असल्यास आम्हाला असे आढळले आहे की ते कधीच अहंकारी हावभाव मानले जात नाही आणखी एक हावभाव जे आमच्या अंगठा आणि बोटांनी बनविलेले जाते ते म्हणजे ठीक आहे या हावभाव आला सुद्धा भिन्न अर्थ आणि सांस्कृतिक संबद्धता प्राप्त झाली आहे यूएसए मध्ये हे सूचित करते की सर्वकाही 'ठीक आहे' जपानी संस्कृतीत त्याचा अर्थ आहे 'पैसा' फ्रान्समध्येयाचा अर्थ 'शून्य' असा होऊ शकतो काही देशांमध्ये तो मूळ हावभाव मानला जातो रशिया ब्राझील तुर्की आणि भूमध्य संस्कृती मध्ये हा एक अश्लील हावभाव मानला जातो म्हणून आपण असे म्हणू शकते की हाताच्या हालचाली आणि बोटाच्या हावभावा जवळजवळ सार्वत्रिक आहेत पण या हावभावांची स्पष्टीकरण सांस्कृतिक आहेत या मनोरंजक व्हिडिओमध्ये आपल्याला हाताचा आणि अंगठाच्या अर्थांचे स्पष्टीकरण दिले आहे

विद्यार्थ्यांनो अशाप्रकारे हाताचे हावभाव आपल्याला बरेच काही सांगून जातात जर एखाद्याला अशाप्रकारे अंगठ्याच्या आणि बोटांच्या हालचाली करताना बघितले तर त्याच्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे असे लक्षात येते काहींमध्ये हे इच्छाशक्तीचे प्रतिनिधित्व करतात जेव्हा इच्छाशक्ती अशाप्रकारे संरक्षण केले जाते तेव्हा त्या व्यक्ती मधील असुरक्षित पणाची भावना होते कदाचित पुढे काय होईल याची त्याला भीती वाटत असते म्हणून मला फक्त कोमल आणि महुआशेणे दुसऱ्यांना सांभाळणे आवडते एक विशिष्ट हावभाव जो तुलनेने सामान्य झाला आहे आजकाल तो मूठ म्हणून ओळखला जातो दणका हे एका हँडशेक किंवा उच्च पाच हावभावच्या अगदी जवळ आहे मध्ये लोकप्रिय होते २००8 मध्ये बराक ओबामा यांनी केलेल्या अध्यक्षीय मोहिमेवर जेव्हा त्यांनी निर्घृणपणे मुठ मारली बायको मिशेलला आणि मग ती मीडियाने उचलून घेऊन आणि हफिंग्टन पोस्टवर तेव्हा ओबामाच्या पहिल्या धक्क्याने किंवा दणक्याने देशाला हादरवले अशी हेडलाइन प्रसिद्ध झाली होती तर आपल्याला असे आढळेल की मुट्ठी किंवा धक्का समानतेची भावना दर्शविते कारण यामध्ये हात मिळवणे नाही वरचा हातउंचावणे सुद्धा नाही आणि म्हणूनच एकमेकांना अभिवादन करण्यासाठी मित्रांमध्ये याला लोकप्रियता मिळाली बराक ओबामा यांनी या मुठीचा धक्का लोकप्रिय केल्यानंतर माध्यमांनी त्याचे मूळ शोधून काढले होते आणि त्याला असे वाटते की त्याची उगम क्रीडा जगातील पाचही बोटान पासून झाली आहे बाल्टिमोर बुलेट गाडी फ्रेड कार्टर हा कदाचित पहिला असेल हे त्यांनी नमूद केले होते १ 1970 ० चे दशक कदाचित एक बंपर होते या मीडिया क्लिपमध्ये माजीअध्यक्ष बराक ओबामा च्यामुट्ठीच्या हालचालीची काही उदाहरणे दाखविली आमची बोटाची दुसरी हालचाल जी आमच्या व्यावसायिक सेटिंग्जमध्ये येते ती म्हणजे पॉईंटर आहे विशिष्ट दिशानिर्देशांकडे बोट दाखविणारे सुरुवातीला आम्हाला आढळले की ही विशिष्ट बोटाची हालचाल मूलतः निर्दोष आहे जणू काही कोणी विशिष्ट गोष्टींकडे लक्ष वेधत आहे तथापि व्यावसायिक संवादाच्या बैठकीत याचा वापर केलातर ती असभ्य मानले जाते याचा अर्थ असा की आपण दुसर्या व्यक्तीवर निदर्शनास आणून आरोप करीत आहोत एखाद्याकडे बोट दाखवून त्या व्यक्तीने आपल्याला खूप दुखापत पोहोचली होती अपमान केला होता असं अत्यंत रागाने दर्शविल्या जाते तथापि सामान्यतः हे टाळले पाहिजे काही वेळेला असे लक्षात आले आहे की एखादी व्यक्ती अधिकाऱ्याच्या पदावर असते ते दुसऱ्या व्यक्तीला संबोधून सांगतांना अशाप्रकारचे हावभाव करते त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपमानाची भावना नसते प्रमुख्याने सहकार्यांमध्ये अशा प्रकारचे बोलणे म्हणजे दुसऱ्याचा केलेला अपमान आहे हे प्रतिस्पर्धी आणि अत्यंतआक्षेपार्ह मानले जाते अर्थातच बोट दाखविणे टाळले पाहिजे कधीकधी बोट दाखवून वापरून एखाद्या व्यक्तीला निर्देशित करायचे असते तरीसुद्धा अशा वेळेला केवळ बोट न वापरता आपल्या हाताचा संपूर्ण तळवा वापरून आपण त्या व्यक्तीला निर्देशीत करणे योग्य ठरेल याविरुद्ध हवेमध्ये बोट दाखवून म्हणजेच पॉइंटर दाखवून आपण काही लिहित आहोत असे भासवणे आपला आत्मविश्वास आणि अधिकारांची भावना दर्शवते बर्याचदा सामाजिक राजकीय नेते आणि धार्मिक उपदेशक या विशिष्ट चळवळीचा वापर अगदीच प्रभावी रीतीने करतात असे आढळून आले आहे सार्वजनिक भाषणाच्या परिस्थितीततळवे बंद आणि बोट टोकदार करून मुठ बांधली जाते अशा प्रकारचे हावभाव नेहमी बघायला मिळते आम्हाला आढळेल की जेव्हा तळवे बंद केली जाते आणि बोटे निर्देशित करतात परंतु मुठ देखील आहे हे सहसा प्रतीकात्मक रित्या वापरून वक्ता श्रोत्यांवर मुद्दाम शब्दांचा मारा करीत असतो श्रोत्यांना मात्र अशा वेळेला नाराजी वाटते कारण वक्ता त्यांना मुद्दाम गौण स्थितीत घेऊन त्यांचा फायदा घेत असतो आणखी एक बोट द्वारे केलेला हावभाव म्हणजे बोट पुढे करून पुढे वार केल्यासारखे करणे यामध्ये बर्याचदा बोटांची गती तीव्र असते यामुळे समोरच्या व्यक्तीला वैयक्तिक हल्ला केल्याची किंवा धमकी दिल्याची भावना वाटते तथापि जर एखाद्याला मुद्दाम आपल्या भाषणाचा एक भाग म्हणून किंवा बोलण्यातील काही मुद्दे प्रभावीपणे सांगण्यासाठी याचा वापर करायचा असेल तर एका बोटाने ऐवजी जास्त बोटे वापरून सांगणे योग्य ठरेल आपल्या मनातील अधीरता किंवा चिंता सुद्धा त्यांनी बोटांनी केलेल्या विविध हालचाली द्वारे दर्शविता येते आपले मज्जातंतू बोटांच्या टोकाला खूप जास्त मात्रेत एकत्रित झालेले असतात आणि म्हणून भौतिक जगतातील सर्व गोष्टींना किंवा वस्तूंना स्पर्श करून आपण त्या वस्तू जाणून घेऊ शकतो आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा आम्ही चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ होतो तेव्हा नेहमीच या बोटाने एकतर पृष्ठभागास स्पर्श करण्यासाठी विशिष्ट आश्वासन मिळविण्यासाठी स्वतःला सांत्वन देण्यासाठी नकळतपणे पोटांचे असे हावभाव करतो अशाप्रकारे बोटांची हालचाल करून आपण आपली निराशा कंटाळवाणी परिस्थिती किंवा चिंता व्यक्त करीत असतो यापैकी कोणतेही सकारात्मक देशी संबंधित नसते याच वेळी आपल्याला असे लक्षात येईल की जर आपण आपली बोटे गुंतवून ठेवले तेव्हा आपण लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असतो म्हणूनच विक्रेते स्वतःला अशाप्रकारे गुंतवून ठेवतात जेव्हा तुम्ही विक्रेत्या समोर जाता तुमच्या लक्षात येईल की ते नेहमी मी काही ना काही वस्तू देऊन तुमच्या बोटांना आणि हाताला गुंतवून ठेवतात ते तुमचे हात आणि बोट बराच वेळ कधीच खाली राहू देत नाही याउलट लहान लहान वस्तू देऊन नेहमीच तुमच्या हाताला व्यस्त ठेवतात हातांना आणि बोटांना खाली ठेवणे नकारात्मकतेचे संकेत देतात आणि म्हणूनच व्यावसायिक जगतामध्ये हे टाळले जाते त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपले हात किंवा बोटे मुद्दाम आपल्या चेहरा समोर आणतो तेव्हा दे नकारात्मकतेचे संकेत देतात याद्वारे आपण मुद्दाम आपल्यामध्ये आणि श्रोत्यांमध्ये अडथळा निर्माण करीत आहोत किंवा आपण आपल्यासाठी अधिक वेळ शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत किंवा एखादी विशिष्ट परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत असा होतो येथे मी डेसमंड मॉरिस यांच्या संशोधनाचा संदर्भ घेऊ इच्छितो जाणे पहिल्यांदा हे शोधून काढले की की जेव्हा आपण खोटे बोलत असतो तेव्हा माने मध्ये आणि चेहऱ्यावर मुंग्या आल्यासारखा भास होतो आणि त्यामुळे पर्यंतचा आपल्याला तिथे खाजवण्याची इच्छा निर्माण होते आणि म्हणूनच तेव्हा कधी लोकं आपल्या म्हणण्या विषयी अनिश्चित असतात तेव्हा ते मान खाजवताना दिसतात जर त्यांनी शर्ट घातला असेल तर आपणास असे आढळेल की काहीना काही प्रकारे कॉलर उचलून म्हणायला ते मानेला खाजवतात कधी कधी ते शरीराच्या इतर भावभावनांशी सुद्धा संबंधित असू शकते जसे डोळ्याने संपर्क टाळणे अर्थात दुसऱ्यांकडे बघणे टाळणे जर तुमच्या असे लक्षात आले की समोरचा व्यक्ती बोलताना अशाप्रकारे बघणे टाळत आहे किंवा मुद्दाम कॉलर ओढत आहे अशा वेळेला आपले बोलले पुन्हा सांगण्यात चांगले योग्य राहील यामुळे वक्त्याला सुद्धा आपले म्हणणे डबल सांगण्या ची संधी मिळेल आणि तो बोलण्यामध्ये अधिक स्पष्टता आणू शकेल व्याख्यान देताना किंवा इतर कोणत्याही औपचारिक परिस्थितीत अशा प्रकारचे हावभाव वक्त्याची सकारात्मकता कमी करते त्याचप्रमाणे मानेला अशाप्रकारे खाजवणे बचावात्मक मानले जाते याद्वारे तुमच्या मनाची द्विधा स्थिती आणि अस्थिरता प्रगट होते आपण बऱ्याच वेळा ऐकतो लोक म्हणतात " अरे मी सहमत आहे की नाही याची मला खात्री नाही" कधीकधी आपल्याला दिसते कि लोक बोलताना विरोधाभास दर्शवितात मान खाजवत ते म्हणतात मला तुमची परिस्थिती समजली आहे पण त्याच वेळेला ती व्यक्ती खरे बोलत नाही हेही आपल्या लक्षात येते कधीकधी बोटं द्वारे आपण अधिक प्रकट होऊ शकतो उदाहरणार्थ बालपणातील तोंडात बोटे घालण्याची सवय ज्यामध्ये आपण भयंकर दबावात असतो आणि कुठे न कुठे सुरक्षितता शोधत असतो जरी आपण हा हावभाव काही प्रकारची फसवणूक करण्यासाठी खोटे बोलण्यासाठी इच्छा दर्शविण्यासाठी मुद्दाम वेळ घालविण्यासाठी किंवा परिस्थिती टाळण्यासाठी केलेला असतो तरीही तोंडा मधले हे बोट पुन्हा खात्री शोधण्याचे एक प्रयत्न आहे यावेळेला संवादांमध्ये शांत राहणे आणि खात्री शोधणे उत्तम पर्याय आहे त्याचप्रमाणे काही हावभाव सर्वत्र किंवा काही विशिष्ट देशांमध्ये आक्षेपार्ह मानले जातेअसे लक्षात आले आहे उदाहरणार्थ हे पहिले दाखविलेले चिन्ह काही समाजामध्ये भुताचे चिन्ह मानले जाते दुसरा हावभाव इटलीमध्ये वापरल्यास आक्षेपार्ह मानला जातो आणि काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार तो एक जेलमध्ये जाण्यासाठी पात्र गुन्हा देखील असू शकतो तिसरा हावभाव एखाद्याला निर्दोष सिद्ध करू शकतो तर काही संस्कृतीमध्ये हा आक्षेपार्ह समजल्या जातो विशेष फिलिपाईन्समध्ये असा हावभाव कुत्र्यांसाठी आरक्षित आहे त्याच वेळी आम्हाला आढळले आहे की बोटाच्या काही सामान्य पण वेगवेगळे हावभाव आहेत बोटे विरुद्ध करणे म्हणजेच क्रॉस करणे याला आशेचे किरण समजल्या जाते कारण याचा संबंध येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशी लावला जातो जर एखाद्याने नखांची तपासणी केली तर ते नकारात्मकतेचे सूचित करते आणि मग आपण समजून घ्या ते कंटाळवाणेपणा किंवा विदारकपणा किंवा आत्मविश्वासाचा अभाव असलेले आहे बोटांची खेळणे तणाव कंटाळा दर्शवितात अशा प्रकारचे वागणे औपचारिक कामाच्या ठिकाणी टाळले पाहिजे या व्हिडिओमध्ये बोटांनी दर्शविणारे सामान्य हावभाव आणि त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे हातांच्या या हावभावाने काहीतरी चांगले घडले आहे तसे संकेत दिल्या जातात खरे तर हे चिन्ह इतके लोकप्रिय का आहे यामध्ये आजही एक गूढ रहस्य आहे गूढ म्हणजे काय असो गूढ हे सर्वात मूलभूत आणि सामान्य ज्ञान आहे सर्वांना ज्ञात असलेली मूलभूत माहिती दुसरीकडे गूढ म्हणजे सर्वव्यापक आणि तरीही मुख्यतः लपलेली समजूत मग ही बाह्य प्रतीके आणि चिन्ह फक्त उच्चभ्रू वापरतात का हे एकमेकांना संदेश देण्यात आणि लोकांना त्यांचे संबंध सांगण्यास मदत करते तरn आम्हाला प्रतीकात्मकता आणि त्यांचे खरोखर काय अर्थ आहे हे सगळ्यात मदत करतात कधीकधी या चिन्हाचा उपयोग शैतानी चिन्ह म्हणून करण्यात येतो आणि याला 666ची जोड देऊन सहा निष्ठा राखली जाते हे शांततेचे चिन्ह आहे परंतु काही वेळ आलो याचा अर्थ विजयासाठी सुद्धा वापरतात Hebrew अक्षरांसाठी V अक्षराचा अर्थ नखे आहे आणि नखे हे गुप्त शिक्षकांपैकी आहे हे भाऊबंदकीचे सुद्धा चिंता आहे त्यामुळे हे आवडते चिन्ह आहे चिन्ह बऱ्याचदा शांती चिन्ह म्हणून वापरले जाते परंतु वास्तविक पाहता याचा अर्थ शांतता असतानाही कारण या भागाकडे आपण पाहिले तर वरच्या दिशेला मोडलेले क्रॉस चे चिन्ह दिसते कावळ्याच्या पायासारखे आहे अशाप्रकारे एखाद्याचे लक्ष वेधणे उद्धटपणा समजला जातो का यावर आपण कधी विचार केला आहे का कदाचित होय कारण प्राचीन काळापासून तर्जनी अर्थात पहिले बोट विषारी म्हणून ओळखल्या जाते सध्याच्या काळातही ते उद्धटपणा सूचित करते मुद्दाम अशाप्रकारे बोटान कडे लक्ष वेधून घेणे प्रसंगी विश्वासाचे चिन्ह म्हणल्या जाते जर ते वरच्या बाजूस निदर्शन केले तर प्रोत्साहनात्मक समजल्या जाते मधल्या बोटाने केलेले अभिवादन उद्धट समजल्या जाते थोडक्यात आम्ही असे म्हणू शकतो की तोंडावर पांघरूण घालण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे हातवारे वापरतो किंवा सामान्यत चेहरा एकतर नकारात्मकता किंवा संरक्षण दर्शविण्यासाठी वापरतो एकाच बोटानी किंवा अनेक बोटांनी अशाप्रकारे आपण तोंडाला आवरण करू शकतो त्याचप्रमाणे नाकाला स्पर्श करणे किंवा नाकाला वारंवार घासणे हे सुद्धा असेच प्रकारचे हावभाव आहे हे कदाचित कुणाला टाळण्याची इच्छा असताना खोटे बोलताना राग आला असताना किंवा एखाद्या परिस्थितीत लाज वाटत असताना आपण करतो पण याचा कुठेही सकारात्मकशीसंबंध नाही खरं तर नाक स्पर्श अनेकदा पिनोचिओ म्हणून ओळखले जाते शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते तेव्हा काही विशिष्ट रसायने सोडली जातात आणि यामुळे नाकातील आतील पेशी फुगतात आणि म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलत असते किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीस प्रचंड ताणतणाव जाणवत असेल तेव्हा नाक घासण्याची अंतर्गत इच्छा असते त्याच प्रमाणे आम्हाला असे आढळले आहे की तोंड झाकण्यासाठी आपण अशाप्रकारे हातांच्या वेगवेगळ्या हालचाली वापरते हातांचे चेहऱ्याची संबंधित हावभाव मूल्यांकन शी संबंधित आहे जसे की बंद हात गाल जवळ किंवा हनुवटी जवळ ठेवून पहिले बोट वरच्या दिशेला ठेवलेले असते अशाच प्रकारे जेव्हा व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो पण तरीही आपण आवडीने ऐकत आहो असे त्याला दाखवायचे असते त्यावेळेला तो अशाप्रकारे हाताची मदत घेतो कर्मचारी दैनंदिन जीवनात विषयी बोलत असताना व्यवस्थापक अशा प्रकारचे हावभाव करतो आणि जर हाताने आपण पूर्ण शहराचा केला असेल आणि डोके थोडेसे मागच्या दिशेने झुकलेले असेल तेव्हा तोंडी फसवणूक असत्य किंवा खोटे बोलण्याचे हे अनेतिकचिन्ह मानल्या जाते हातानी चेहऱ्याचे मिळून केलेले हावभाव कंटाळा आला आहे का किंवा खरच प्रामाणिकपणे ऐकत आहे का हे समजण्यास मदत करते जेव्हा व्यक्तीला कंटाळा आलेला असतो तेव्हा हाताचा आधार घेऊन तो डोके टेकतो याचाच अर्थ त्याला बोर झालेला आहे त्याला झोप येते असा होतो दुसरीकडे खरंच आनंद घेणाऱ्या व्यक्ती हाताने गालावर विश्रांती घेऊन शांतपणे ऐकत असतो त्याचे पहिले बोट वरच्या दिशेला वळलेले असते आणि डोके हाताचा आधार घेत नाही आम्ही बचावात्मक स्पर्शाच्या अनेक बदलांविषयी बोललो आहोत ज्यामध्ये आपला हात आणि बोटे आपल्या चेहऱ्यावर फिरविला जातात कान घासणे देखील त्यातील एक भिन्नता आहे कान घासणे म्हणजे वक्ताचे शब्द टाळण्याचा प्रयत्न करणे ही एक परिष्कृत प्रौढ आवृत्ती आहे ज्याप्रमाणे लहान मुलं आपल्या दोन्ही कानावर हात ठेवून ऐकू इच्छित नाहीत्याच प्रमाणे मोठे लोक कानाच्या मागे खाजवुन कानाला ओढवून किंवा झुकवून आपल्याला ऐकण्याची इच्छा नाही हे सुचवत काहीतरी कारण किंवा निमित्त शोधत असतात डोळे खाजवणे किंवा घासणे हासुद्धा शंका दूर करण्याचा एक प्रयत्न असतो जोरदार डोळे घासणे किंवा इकडे तिकडे पाहणे किंवा वरच्या दिशेला पाहणे हे सर्व प्रयत्न खोटे बोलणाऱ्या व्यक्तीकडून बघणाऱ्या चे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी केले जातात कडून आपल्या लक्षात येईल की हाताच्या आणि बोटांच्या चेहऱ्यावर केलेल्या हालचाली नकारात्मक तेची अडथळ्यांची आणि असुरक्षिततेची भावना दर्शवितात याविषयी अजून जाणून घेण्यासाठी आपल्याला अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे या व्हिडीओ मधून डोळ्यांना घासण्याचे संभाव्य स्पष्टीकरण दिले आहे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा काही ना आवडणाऱ्या गोष्टींसाठी किंवा घृणास्पद किंवा घोर किंवा भयानक डिस्प्ले असल्यास डोळे साफ करण्याचा प्रयत्न केलाय का कुणाला माहीत आहे की अशाप्रकारे डोळे झाकून आपण आपला निषेध व्यक्त करीत होतो परंतु आता तारुण्यात पदार्पण केल्यावर बालवयात सारखंच आपण वागू शकत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी आता आपण डोळे घासतो आपल्या डोळ्यांना पूर्ण बंद करण्या ऐवजी डोळे घासून आपण प्रतिसाद देत असतो जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलत असते तेव्हा दुसऱ्यांनी आपल्याला बघू नये म्हणून ही व्यक्ती आपले डोळे चाहते कारण त्याला माहित असते हे चुकीचे आहे आणि यामुळे समोरच्याला वाईट वाटणार आहे मुलांमध्ये मुलीं पेक्षा ते थोडे जास्त प्रमाणात दिसून येते मुलं पूर्णपणे डोळे असतात तर मुली डोळ्याच्या खालच्या बाजूला हळूच स्पर्श करतात अशी वेगवेगळी कारणे असू शकतात बऱ्याच संस्कृतीमध्ये स्त्रियांवर बरेच धडपड असते त्यामुळे सुद्धा त्या व्यक्त होऊ शकत नाही म्हणून तार्किक पणे आपल्या चेहऱ्यावर ते सत्य इच्छित नाही परंतु डोळ्I घासणे कपटाचे सुद्धा लक्ष असू शकते म्हणूनच निरीक्षण करून खात्री करून घेणे आवश्यक आहे इथे मी मी हात आणि बोटं वर केलेली चर्चा थांबते यानंतर पाठांमध्ये आपल्या पायाच्या आणि बसण्याच्या हालचालीने विषयी बोलूया धन्यवाद